जेव्हा आपण सर्किटमध्ये डायोड असतो अशा सर्किट एनालिसिसची काही उदाहरणे पाहू नक्कीच मी एक अगदी सोपे सर्किट घेईन परंतु अधिक क्लिष्ट सर्किट्ससाठी तत्त्वे समान आहेत चला हे सर्किट घेऊ माझ्याकडे 5 7V व्होल्टेज स्रोत आहे मी त्याला VS असे म्हणतो मी या रेझिस्टरला R असे म्हणतो जो 5 KΩ आहे आणि तेथे एक डायोड D आहे त्याचे वोल्टेज VD आहे आणि मी असे म्हणेन की या डायोडचा सॅचूरेशन करंट 10 15 A आहे सर्व प्रथम आपण रेझिस्टरमधील करंटसाठी नॉनलिनियर समीकरण लिहू शकतो R हे डायोडच्या विद्युत् व्होल्टेजच्या संदर्भात जे IS च्या समान असेल आणि आपण न्यूटन रॅफसन इट्रेशन किंवा इतर कोणत्याही तंत्रज्ञानाचा वापर करून हे समीकरण सोडविले तर आपल्याला आढळेल की VD हा 0 72 V किंवा त्यापेक्षा जास्त आहे आणि आपणास करंट ID देखील R यामध्ये घालून मिळू शकेल R याच्या उजव्या बाजूला येईल निश्चितच आपल्याला फक्त हे समीकरण सोडवायचे नाही तर योग्य अंदाज सुद्धा वापरायचे आहेत आता आपण असे म्हंटले की आपण अप्रॉक्सीमेशन वापरत आहोत किंवा आपण वापरू शकणारे अप्रॉक्सीमेशन असा आहे की जर तेथे बर्यापैकी करंट असेल तर हा VD काही मूल्यावर निश्चित केला जाईल तो VD ON असेल अर्थात VD VD ON असेल जर ID शून्यापेक्षा मोठा असेल VD हा VD ON पेक्षा लहान असल्यास ID शून्य असेल आता कॅरेक्टरिस्टिक हे सशर्त म्हणून दिले असल्यामुळे दोन शक्यता आहेत आपल्याला दोघांचे मूल्यांकन करावे लागेल आणि हे सामान्य तत्व आहे म्हणून सर्किटमधील कोणताही डायोड ON स्टेट किंवा OFF स्टेटमध्ये असू शकतो आपल्याला दोन प्रकरणे गृहित धरावी लागतील आपणास दोन प्रकरणे तपासून पहावी लागतील आणि त्यातून कोणामुळे विरोधाभास होतो हे पहावे लागेल कारण ते स्पष्टपणे चुकीचे असेल दुसरे प्रकरण योग्य असेल आणि या सर्किटसाठी हे अगदी सोपे आहे परंतु तत्त्व स्पष्ट करण्यासाठी मी तुम्हाला अजूनही दर्शवितो प्रथम मी ON डायोड गृहीत धरला येथूनच मी डायोड चालू असल्याचे गृहित धरले म्हणजेच डायोड व्होल्टेज 0 आणि जर आपण दुसरे गृहित धरले की डायोड बंद आहे तर त्या परिस्थितीत डायोड करंट शून्य आहे आणि मी डायोडला ओपन सर्किटने बदलू शकतो आणि या दोन प्रकरणांचे मूल्यांकन करूया सर्वप्रथम जर मी डायोड चालू असल्याचे गृहीत धरले तर येथे माझ्याकडे ० 7V असेल आणि येथे 5 7V आहे तर या रेझिस्टरचे व्होल्टेज 5V असेल तर यामध्ये करंट प्रमाण 1mA आहे आणि या प्रकरणात स्पष्टपणे कोणताही विरोधाभास नाही कारण डायोड व्होल्टेज 0 7 V आहे जर फॉरवर्ड करंट असेल तर आणि त्या धारणासह आपण याची गणना केली आणि आढळले की फॉरवर्ड करंट 1mA आहे तर आपण जे गणित करतो ते सुसंगत असते पण आता पाहूया की आपण डायोड ऑफ आहे अशा दुसर्या गृहितकातून आरंभ केला असेल तर मग डायोड बंद असेल तर हा एक ओपन सर्किट आहे यामधून कोणताही करंट वाहात नाही तर या दरम्यानचे व्होल्टेज शून्य आहे आणि या दोन टर्मिनल्समधील व्होल्टेज जे डायोड व्होल्टेज असेल ते 5 7V असेल आता आपल्याला डायोडच्या कॅरेक्टरिस्टिकवरून माहित आहे की डायोड व्होल्टेज 0 7V पेक्षा जास्त असू शकत नाही मी कॅरेक्टरिस्टिकवरून सांगत आहे 7V एक आडवी रेषा आणि त्या नंतर उभ्या रेषा आहेत जेणेकरुन आपण सहजपणे पाहू शकतो की 5 7V डायोडच्या कॅरेक्टरिस्टिकचा अजिबात भाग नाही तर हे आपल्याला सांगते की तेथे एक विरोधाभास आहे म्हणून ही चुकीची धारणा आहे आणि हीच एक योग्य आहे आणि आपण फक्त 5 7V ऐवजी 5 7V बनवून समान एक्सरसाइजमधुन जाऊ शकता आणि आपण विरोधाभास कोठे होतो ते पहा आता हे सर्किट अत्यंत सोपे आहे हा एक्सरसाइज करण्याचा मुद्दा म्हणजे सर्व स्टेप्स मधुन जाणे आणि आपण प्रत्येक स्टेप् समजत असल्याचे सुनिश्चित करणे आता जेव्हा आपल्याकडे एकापेक्षा जास्त डायोड्स असतील तर आपल्याकडे n डायोड्स असलेले सर्किट असल्यास तेथे 2n शक्यता असतील म्हणजेच प्रत्येक डायोड चालू किंवा बंद असू शकतो आणि जर आपण ते सर्व कॉम्बिनेशन घेतले तर 2n शक्यता असतील आणि तत्त्वानुसार आपल्याला या सर्वांचा शोध घ्यावा लागेल की जर आपल्याकडे सर्किटमध्ये 5 डायोड असतील तर आपल्याला 32 संभाव्यता तपासल्या पाहिजेत परंतु नक्कीच आपण बर्याचदा बर्याच शक्यतांना पटकन डिसमिस करू शकता आपण त्यांचे तपशीलवार विश्लेषण न करता विरोधाभास अगदी सहजपणे पाहण्यास सक्षम असाल या सर्किटमध्ये अगदी थोड्याशा अनुभवाच्या सर्किट विश्लेषणासह आपण हे पाहण्यास सक्षम असले पाहिजे की करंट केवळ या दिशेने जाऊ शकतो आणि डायोड चालू असणे आवश्यक आहे जरी तत्त्वानुसार तपासणी करण्याच्या बर्याच शक्यता आहेत परंतु प्रत्यक्षात आपल्याला त्यापैकी काही मोजावे लागतील पण मुद्दा म्हणजे पद्धतशीर पध्दती समजून घेणे हा आहे जेणेकरून जर तुम्हाला ते करायचे असेल तर तुम्हाला सर्व शक्यतांना पद्धतशीरित्या पार पाडायला हवे असेल तर तुम्हाला सर्व शक्यतांचा पद्धतशीरपणे विचार करावा लागेल आणि सर्व चुकीच्या गोष्टी दूर कराव्या लागतील